मी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील साकेत कुमार आहे आणि माझा प्रकल्प भागीदार संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील नारायण कुणाल आहे आज आम्ही नोडएमसीयू ईएसपी 8266 वापरून होम ऑटोमेशन सिस्टम प्रदर्शित करणार आहोत मुळात आमच्या प्रोजेक्टचे उद्दीष्ट नोडएमसीयू ईएसपी 8266 आणि एमक्यूटीटी प्रोटोकॉल वापरुन होम ऑटोमेशन सिस्टमची आखणी करणे आहे म्हणून आम्ही नोडएमसीयू वापरला आहे जो एमक्यूटीटी क्लायंटकडून डेटा रीड करतो आणि घराच्या विद्युत उपकरणांची स्विचिंग एक्शन ठरवितो आम्ही डेटा व्हिज्युअलायझेशन आणि स्टोरेजसाठी थिंगस्पीक क्लाऊड वापरला आहे आम्ही नोडएमसीयू ईएसपी 8266 चार रिले मॉड्यूल एचसीएसआर04 आणि पॉवर मॉड्यूल असलेले अल्ट्रासोनिक सेन्सर असलेले घटक वापरले आहेत आम्ही कनेक्टिव्हिटी मॉड्यूल वापरत आहोत जे वाय फाय आयट्रिपलइ 802 11 आहे आम्ही कम्युनिकेशन प्रोटोकॉल एमक्यूटीटी आणि एचटीटीपी वापरत आहोत आम्ही आमच्या कोडिंगच्या उद्देशाने अर्डिनो आयडीई वापरला आहे आणि क्लाऊड प्लॅटफॉर्म थिंगस्पीक आहे वापरलेली भाषा सी आणि सी C आहे आता पिन कनेक्शन ठीक आहेत माझ्या प्रोजेक्टचे काम खालीलप्रमाणे आहे आम्ही एमक्यूटीटी ब्रोकरचा वापर केला आहे तर एमक्यूटीटी पब्लिष सबस्क्राईब मॉडेलवर आधारित आहे म्हणून आम्ही एक ब्रोकर म्हणून आम्ही आमच्या लॅपटॉपवर स्थापित केलेला हाईवएमक्यू ब्रोकर वापरला आहे आणि क्लायंटसाठी आम्ही एमक्यूटीटी डॅश वापरला आहे जो आपल्या स्मार्ट फोनवर स्थापित आहे आणि नोडएमसीयू एमक्यूटीटी ग्राहक म्हणून देखील कार्यरत आहे तर आता एमक्यूटीटी क्लायंट दोन प्रकारचा आहे एक पब्लिशर आहे एक ग्राहक आहे तर येथे नोडएमसीयू ग्राहक म्हणून काम करत आहे आणि एमक्यूटीटी डॅश पब्लिशर म्हणून कार्यरत आहेत म्हणून मोबाईलद्वारे आम्ही आमच्या विद्युत उपकरणांवर नियंत्रण ठेवू मोबाइलवरून आम्ही डेटा पाठवू त्या डेटाच्या आधारे नोडएमसीयू कारवाई करेल म्हणजे आम्ही रिले मॉड्यूलद्वारे जे फॅन बल्ब कनेक्ट केलेले आहे ते कार्य करतील आम्ही आणखी एक गोष्ट वापरली आहे ती म्हणजे अल्ट्रासोनिक सेन्सर तर प्रचंड कंपनसंख्या असलेल्या ध्वनिलहरी सेन्सर आम्ही मोशन डिटेक्शन सिम्युलेट करण्यासाठी वापरले आहेत म्हणून जेव्हा आम्ही प्रचंड कंपनसंख्या असलेल्या ध्वनिलहरी सेन्सरजवळ जाऊ तेव्हा ते बल्ब सक्रिय करेल किंवा बल्ब निष्क्रिय करेल आता मी या प्रकल्पाचा डेमो देतो तर या प्रकल्पाची ही आमची सर्किट डायग्राम आहे तर हे नोडएमसीयू आहे आणि हे पॉवर मॉड्यूल आहे आणि हे अल्ट्रासोनिक सेन्सर आहे आणि येथे आम्ही बोर्डच्या आत असलेल्या रिले मॉड्यूलशी कनेक्ट केले आहे ठीक आहे तर आता आम्ही डेमो देऊ तर येथे आपल्याकडे एमक्यूटीटी डॅश आहे जो पब्लिशरच्या रूपात कार्यरत एमक्यूटीटी ग्राहक आहे तर यामध्ये आपल्याकडे चार पोर्ट आहेत रिले मॉड्यूल रिले १ पोर्ट रिले २ रिले 3 रिले 4 तर जेव्हा आपण यावर क्लिक करू तर डेटा नोडएमसीयू सर्व्हरला पाठवेल त्यानंतर नोडिएमसीयू सर्व्हर या डेटाच्या आधारे कारवाई करेल आता या बटणावर क्लिक करा तर येथे बल्ब चमकत आहे आणि जेव्हा आम्ही ते बंद करतो तेव्हा तो बंद होते त्याचप्रमाणे आम्ही रिलेचे चारही पोर्ट सिमुलेटेड केले आहेत ही रिले थ्री आहे जी फॅनवर नियंत्रण ठेवेल आणि आम्ही ती बंद केल्यास ती बंद होईल त्याचप्रमाणे आम्ही बोर्डवर असलेल्या एलईडी बल्बचे सिम्युलेशन केले आहे आणि आम्ही ते बंद केले आहे आता आपल्याकडे अल्ट्रासोनिक सेन्सर आहे प्रचंड कंपनसंख्या असलेल्या ध्वनिलहरी सेन्सरद्वारे आम्ही गती शोधन सिम्युलेटेड केले आहे तर जेव्हा आपण 5 सेंटीमीटर ते 50 सेंटीमीटरच्या जवळ जाऊ तेव्हा तो बल्ब आपोआप चालू होईल तर आता मी अंतर बघत आहे आता अंतर 50 सेंटीमीटरच्या खाली आहे म्हणूनच ते चालू झाले आता पुन्हा मी तिथे गेलो तर ते बंद होईल पहा आता ते बंद झाले आहे तर नोडिएमसीयू सर्व्हरकडून जी काही कारवाई केली जात आहे ती थिंगस्पीक क्लाउडवर पाठविली जात आहे तर तो डेटा येथे आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव चंद्राणी रे चौधरी आहे मी आयआयटी खडगपूर आणि सीएसई विभागातील पीएचडी संशोधन अभ्यासक आहे तर मी एक प्रकल्प दाखवणार आहे हा प्रकल्प म्हणजे रस्ता पृष्ठभागावर नियंत्रण ठेवणे आणि अधिसूचना देणे तर या उद्देशासाठी मी नोडएमसीयू आणि एमपीयू 6050 सर्किट वापरत आहे तर येथे सर्किटमध्ये हे नोडएमसीयू आहे आणि हे नोडएमसीयू एमपीयू 6050 सेन्सरशी जोडलेले आहे तर मूलभूत गोष्टी म्हणजे एमपीयू 6050 सेन्सरमध्ये एक्सलेरोमीटर गायरोस्कोप आणि तापमान सेन्सर असतात तर या सेन्सरने रस्त्याच्या पृष्ठभागावरील प्रवेग शोधून काढले आहेत आणि ते नोडएमसीयूकडून हा डेटा पाठवतात नोडएमसीयू कडून हा डेटा एक सर्व्हर पाठविणार आहे तर या प्रकरणात माझा लॅपटॉप सर्व्हर म्हणून कार्य करणार आहे तर इथे एक पायथन कोड चालू आहे त्याशिवाय मी एमक्यूटीटी प्रोटोकॉल वापरत आहे तर एमक्यूटीटी मुळात पब्लिक सब्सक्राइब मेकॅनिझम वर कार्य करते तर येथे प्रकाशनाच्या उद्देशाने मी हाईव्ह एम क्यू ब्रोकर वापरत आहे आणि येथे आणखी एक क्लायंट आवश्यक आहे तर माझ्या फोनमध्ये एक ग्राहक आला आहे तर तो क्लाएंट एमयूकेटीटी क्लायंट आहे हे क्लायंट मुळात कार्य करतात आणि रस्त्याच्या परिस्थितीविषयीच्या माहितीची सदस्यता घेतात उदाहरणांकरिता सांगतो हे स्वयंचलितपणे प्रदर्शित होते की रस्त्याची स्थिती खराब आहे कारण ते रस्त्याच्या विषयांच्या स्थितीबद्दल स्वयंचलितपणे सबस्क्राईब करते तर ते आपोआप डेटा देते तर हा प्रकल्प या गोष्टींबद्दलचा आहे रस्त्याच्या पृष्ठभागाची जाणीव करणे हा रस्त्याचा पृष्ठभाग खराब आहे की चांगला आहे आणि रस्त्याच्या पृष्ठभागामध्ये खड्डे आहेत किंवा अडथळे आहेत किंवा नाही त्या अधिसूचनेनुसार वेगवेगळ्या पत्त्यावर पाठविले आहे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे म्हणूनच रस्ता सेवेबद्दल त्यांना माहिती असू शकते आणि अपघात देखील या प्रकारे टाळता येतो तर मी येथे या प्रोजेक्टचा डेमो दाखवार आहे ती कार चालत आहे आणि त्या कार फक्त रस्त्याच्या पृष्ठभागाचा डेटा मिळवतात तर या प्रकरणात रस्ता पृष्ठभाग पूर्णपणे गुळगुळीत आहे येथे कोणतीही विसंगती नाही तर या हेतूसाठी आउटपुट गुळगुळीत म्हणून दर्शविले जाईल परंतु जेव्हा जेव्हा हे तेथे जाते तेव्हा येथे काही विसंगती आढळतात तर हे दर्शविते की रस्ते सेवा खराब आहे आणि याप्रमाणे आणि डेटा माझ्या सर्व्हरमध्ये प्रसारित केला जाईल तर या उद्देशासाठी सर्व्हर फक्त डेटा रोडची स्थिती गुळगुळीत आणि वाईट आहे की नाही हे आहे म्हणून सेवेत काही विसंगती नाही तर हे फक्त रस्त्यांची स्थिती गुळगुळीत असल्याचे दर्शवते म्हणजेच या कारमधून डेटा सर्व्हरमध्ये प्रसारित केला जातो येथे हाईव्हएमक्यू ब्रोकर स्थापित केला आहे आणि या ब्रोकर व्यतिरिक्त डेटा या मोबाइल फोनमध्ये जात आहे कारण हा मोबाइल फोन आधीपासूनच माहिती सबस्क्राईब करतो आणि आपोआपच दर्शविला जातो की रस्त्यांची परिस्थिती गुळगुळीत होती तर हे येथे दर्शविते आणि संदेशांपैकी किती संदेश येथे येतात ते 190 संदेश आहेत म्हणजेच डेटा येथे आपोआप प्रसारित केला जातो सर्वांना माझा नमस्कार मी अरुण आहे हा अब्बास आहे आम्ही दोघे खडगपूरच्या संगणक विज्ञान आयआयटी विभागातील आहोत आमचा प्रकल्प एक स्मार्ट डोरबेल आहे जो आयओटी तंत्रज्ञानाचा वापर करून आजकालच्या डोरबेल सुधारत आहे सध्याचे डोरबल्स ध्वनी अधिसूचना प्रणाली आहेत जी घराच्या मालकास कुणीतरी बाहेर असेल तर त्यास ध्वनी सूचना देईल आणि काही प्रगत डोअरबेल सीसी टीव्ही कॅमेर्याद्वारे घराबाहेरचे दृश्य दर्शवून आधीच अस्तित्वात असलेल्या पीपहोलची कार्यक्षमता सुधारतात आम्ही हे तंत्रज्ञान सुधारित करण्यासाठी आयओटी तंत्रज्ञान वापरत आहोत या प्रकल्पात आम्ही मुख्यत्वे तीन वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली आहेत प्रथम म्हणजे जर घराचा मालक घरात नसला आणि तरीही कोणीतरी डोरबेल वाजवली तर आमची सिस्टम आयओटी तंत्रज्ञानाद्वारे मालकास स्मार्ट फोनवर माहिती देऊ शकते दुसरे वैशिष्ट्य असे आहे की जरी कोणीतरी आपल्या घराभोवती फिरत असेल आणि बेल वाजवत नसेल तर जवळपासच्या व्यक्तीची उपस्थिती समजण्यासाठी आमच्याकडे अंतर सेन्सर आहे अशा परिस्थितीत आम्ही प्रतिमेचे क्लिक घेतो आणि मालकास पाठवितो तो जगात कुठेही असला तरी आणि तिसरे वैशिष्ट्य म्हणजे मालकाला त्याच्या घराच्या जवळपास काय चालले आहे हे पहायचे असेल तर तो कोणत्याही दुर्गम ठिकाणाहून प्रतिमा क्लिक करू शकतो आयओटी तंत्रज्ञानाद्वारे आम्ही ती प्रतिमा आमच्या डोरबेलवरून मालकाच्या स्मार्ट फोनवर पाठवू शकतो तर यासाठी आम्ही प्रामुख्याने वाय फाय एमक्यूटीटी आणि रेस्ट प्रोटोकॉल आणि सॉफ्टवेअर कोडिंग पायथन भाषेत करत आहोत तर हे आमचे उत्पादन आहे यात एक रासबेरी पाई आहे कॅमेरा आत फिट आहे जो आपण पाहू शकता आणि यात एक अंतर सेन्सर आणि बटण आहे तर बेलचे नक्कल करण्यासाठी बटण आत ठेवले आहे कोणीतरी इकडे तिकडे फिरत असेल तर ते पाहण्यासाठी दूरस्थ सेन्सर आहे आणि प्रतिमेवर क्लिक करण्यासाठी कॅमेरा आहे प्रोजेक्टचे मूळ आर्किटेक्चर असे आहे की आत एक रासबेरी पाई आहे त्यात एक 5 मेगापिक्सलचा कॅमेरा जोडलेला आहे आणि जीपीआयओ पिन वापरुन आम्ही अंतर सेन्सर आणि एक बटण कनेक्ट केले आहे तसेच आणखी एक सर्व्हर आहे जो वेगळ्या मशीनवर चालू आहे जो एक रेस्ट एपीआय सर्व्हर आहे आता जे घडते आहे रासबेरी पाई वर एक एमक्यूटीटी ब्रोकर आहे हे मॉस्किटो वापरून तयार केले गेले आहे हे एक लिनक्स पॅकेज आहे तर मॉस्किटो वापरुन आम्ही एक एमक्यूटीटी ब्रोकर तयार केला आहे आता जेव्हा जेव्हा काही घटना घडेल जसे की बेल वाजवण्यासारखी किंवा कोणीतरी तिथे आहे का नाही हे तपासण्यासाठी अंतर सेन्सर तपासणी करेल आणि आतमध्ये एखाद्या व्यक्तीची उपस्थिती असल्यास कोणीतरी दूरस्थपणे तपासण्याचा प्रयत्न करीत असला तरीही तर त्या प्रकरणात एक एमयूकेटीटी इव्हेंट विषयावर पब्लिष केला आहे तेथे एक अँड्रॉइड अॅप एमक्यूटीटी डॅश आहे ज्याचा वापर करून आम्ही तपासू शकतो तर आपण बटण दाबल्यास ते एक एमयूसीटीटी संदेश पब्लिष करते जो रास्पबेरी पाईवरील ब्रोकर पर्यंत पोहोचतो रास्पबेरी पाई कॅमेर्याला प्रतिमेवर क्लिक करण्याची सूचना देते क्लिक केलेली प्रतिमा नंतर वेगळ्या मशीनवर असलेल्या आरईएसटी एपीआय सर्व्हरवर पाठविली जाते तेथे प्रतिमा प्रक्रिया होते आता इमेज प्रोसेसिंगचा भाग ओपनसीव्ही लायब्ररीचा वापर करून आणि साइकिट लर्निंगच्या सहाय्याने पूर्ण केला आहे आम्ही त्यासाठी एचसीएम वर्गीकरण तयार केले आहे हे टॉर्च नावाच्या फ्रेमवर्कमध्ये एक डीप न्यूरल नेटवर्क आहे जे चेहरा ओळखण्यासाठी वापरले जाते आमच्याकडे ज्ञात चेहऱ्यांचा डेटाबेस आहे म्हणून आम्ही भिन्न लोकांसाठी भिन्न फोल्डर्स तयार करू शकतो उदाहरणार्थ आपण कुटुंबातील सदस्यांचे चेहरे वापरू शकता आपण त्यांना संग्रहित करू शकता आणि वर्गीकरण करू शकता त्या चेहर्यासाठी एचसीएम वर्गीकरण वापरले आहे त्यानंतर जे घडते ते म्हणजे आरईएसटी एपीआय सर्व्हर चेहर्यावर प्रक्रिया करते आणि डेटाबेसमधून काही ज्ञात व्यक्ती आढळली की नाही हे तपासते जर ते होय असेल तर ते ठीक आहे जर काही अज्ञात चेहरा सापडला तर त्यास घराच्या मालकाकडे अशी एखादी घटना ट्रिगर करावी लागेल की कोणी भेट देण्याचा प्रयत्न करीत आहे कोणीतरी कोणीतरी आपल्यास भेट देत आहे किंवा तेथे एखादी घुसखोरी झाली आहे दोन्ही प्रकरणांमध्ये ते अँड्रॉइड एप वर एक अधिसूचना पाठवते जिथे फोनवर स्थापित एमक्यूटीटी डॅश आहे येथे अँड्रॉइड अॅप आहे आपण रिमोट क्लिक वापरून आपल्या डोरबेलचे परीक्षण करू शकता तर आपण या ठिकाणी क्लिक केल्यास पाई प्रतिमा क्लिक करेल तर हा कॅमेरा आहे आणि तो या भागात येईल जर मी हे झूम केले तर आपण ते अरुण म्हणून ओळखले जाऊ शकता हं म्हणून ही प्रतिमा पब्लिष केली आणि सर्व्हरला पाठविली सर्व्हरने हे ओळखल्यानंतर ते या क्लायंट अॅपवर परत पाठवते तर आपण आपल्या घरासमोर असलेल्याचे निरीक्षण करू शकता तसेच हे बटण आणि अंतर सेन्सरसह कार्य करेल